विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपण आता प्रमाणित खर्च हि प्रक्रिया शिकणार आहोत आणि आपण गेल्या तासात काही समस्या सुद्धा सोडवल्या आहेत या शीटमध्ये दिलेल्या चार पैकी दोन समस्येचे निराकरण केले आहे पहिली समस्या अगदी सहज होती ज्यात आपल्याला ३ भिन्नतेची मोजणी एकच इनपुट आणि एकच आउटपुटच्या माध्यमातून करायची होती व दुसऱ्या प्रकरणात परत आपल्याला ३ भिन्नतेची गणना करायची होती पण यावेळी त्याचे इनपुट हे ३ उत्पादनं होती ती म्हणजे A B व C ज्यामधून आपल्याला अंतिम आउटपुट मिळालाआज मी तिसऱ्या आणि चौथ्या समस्ये बद्दल सांगणार आहे यामध्ये आपल्याला समस्येच्या वेगवेगळ्या अवस्था पाहायला मिळतील येथे आपण सर्व 5 भिन्नतां ना मोजू जे साहित्यची किंमत आहे तसेच खर्च वापरमिश्रण व उत्पन्न भिन्नता यांच्या बद्दल हि पाहू वाया जाणारी काही मूल्ये याचाही विचार करावा लागेल किंमत उत्पन्नातील भिन्नता आणि वाया जाणारी गोष्ट याला देखील आपल्याला समायोजित करावे लागेल आणि मग काही मानक असल्यास आपल्याला शोधावे लागतील कारण तुम्हाला सांगितल्या प्रकारे याठिकाणी आपण 3 इनपुट दिल्यानंतर एक युनिट आउटपुटची अपेक्षा करू शकतो या प्रक्रिये दरम्यान अपव्यय होणे अपेक्षित आहे कुठल्याही प्रक्रियेच्या दरम्यान कचरा सामान्य अपव्यय आणि इतर वाया जाणाऱ्या गोष्टी या करता आपल्याला समायोजन करावेच लागते व नंतर भिन्नता मोजावी लागली म्हणजे यात अपव्यय समायोजन आउटपुट दिलेले आहे एकूण अपूर्णांक किती टक्के अपव्य देत आहेत ते १० टक्के २०टक्के १५ टक्केअसू शकतो तर आपण त्यानुसार आउटपुटची अपेक्षा करू शकता जर आपल्याला ३ युनिट्स मिळाले व त्यात 33 33 टक्के वेस्टेज असेल तर तुम्ही २ युनिट्सची अपेक्षा करू शकता व त्यानुसार वेस्टेज किती आहे हे शोधावे लागेल जे काही आपल्याला दिले जाते त्यातील टक्केवारीची पूर्वानुमान केलेली टक्केवारी म्हणजे ते वेस्टेज आपल्याला समायोजित करावे लागेल आपण पाहुया की अपव्ययांना भत्ता दिल्यावरही काही फरक पडू नये आपण आधीच त्याला समायोजित केले आहे त्यानंतरही त्यात फरक असेल तर या प्रकरणात लक्ष घालून प्रकरण योग्य सोडवावे या परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे म्हणजे आपल्या वाया जाणाऱ्या काही गोष्टी समायोजित करता येतील आपल्याला वाया जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल ते आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण अचूक अशा मानकांची गणना करू शकू तिसऱ्या प्रश्नात आपण याठिकाणी पाहणार आहोत प्लाजमा केमिकल्स लिमिटेड कंपनी मार्फत रासायनिक मिश्रणाची मानक किंमत खाली दिलेली आहे 40 रुपये दराने आठ टन साहित्य आहे आणि 60 टन दराने 12 टन साहित्य प्रमाणित किंमत आपल्याला दिली आहे व उत्पादन 90 टक्के आहे तर आपण असे म्हणू शकतो कि दिलेल्या इनपुट मधून 90 टक्के आउटपुट होईल व १० टक्के अपव्यय होईल हे आधीपासूनच आपल्याला माहित आहे आपण आधीच मानके समायोजित केली आहेत आपल्याला हे माहित आहे की दहा टक्के पर्यंत आपल्याला परवानगी आहे त्यामुळे याठिकाणी चिंता करण्याचे काहीही कारण नाही त्याच प्रमाणे आपल्याला कालावधी देण्यात आलेला आहे दहा टन सामग्री 30 रुपये प्रति टन आहे सामग्री B याची किंमत 68 रुपये प्रति टन आहे उत्पन्न 26 आपल्याला दिलेली माहिती आपण शोधू शकतो आपण मानक पातळीवर काम करत आहोत उत्पादनाच्या आठ युनिट्स आणि उत्पादन दहा आणि वीस इतके आहेत त्यामुळे यात काही फरक पडत नाही आपल्याला आऊटपुट माहीत असणे आवश्यक आहे वाया जाण्याचे प्रमाण किती असेल हे ही आपल्याला सांगावे लागेल वास्तविक रक्कम किती असू शकते हे ही आपल्याला सांगावे लागेल यामध्ये कुठलीही समस्या उद्भवणार नाही आपण वास्तविक माहितीचा अभ्यास करुया सध्याचे प्रमाण वीस वर्षांचे इनपुट आहे व आपल्याला वास्तविक तीस वर्षांचे इनपुट दिले आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की वीस युनिट्स कडून अठरा युनिट्स आउटपुट अपेक्षित आहे 30 युनिट मधून 27 युनिट्स आउटपुट अपेक्षित आहे परंतु वास्तविक उत्पादन इथे आलेला आहे वास्तविक उत्पन्न 26 5 आहे याचा अर्थ ते वाया गेलेल्या अपेक्षेच्या पातळी पेक्षाही अधिक आहे आणि वाया गेलेली समायोजित केल्यानंतर उत्पादन 27 युनिट म्हणून आपण अपेक्षित केले आहे परंतु येथे आपल्याला असे आढळले आहे की ते वास्तविक उत्पन्न 26 5 टन इतके आहे आपल्याला नियंत्रणाचे हेतूसाठी काही मानके मोजावे लागतील तर इथे भिन्नता किती आहेत कारण काय आहे ते नियंत्रित आहे की अनियंत्रित आहे त्यानुसार योग्य कारवाई होत आहे का हे आपण शोधू शकतो आपण वाया जाण्याच्या समस्येची समायोजन करू शकतो का याची गणना आपण करू शकतो का इनपुट मधून वाया जाणाऱ्या काही गोष्टी अपेक्षित आहेत याप्रकरणांमध्ये आपण पहिल्या समस्यांपासून सुरुवात करुत म्हणजेच साहित्य खर्च भिन्नता ज्याला MCV असे म्हणतात आपण या सामग्रीच्या किमतीच्या भिन्नतेची गणना केल्यास आपल्याला भिन्नतेची गणना करण्याचे सूत्र माहित होईल ते असे आहे सामग्रीची वास्तविक किंमत वजा तिची प्रमाणित किंमत आपल्याला 20 टन इनपुटची मानक माहिती दिली आहे वास्तविक 30 टनइनपुट आहे तर येथे आपल्याला काय करायचे आहे आपल्याला मानकहक्कामध्ये सुधारणा करावी लागेल आपल्याला मानक सुधारित करावे लागेल कारण आपण 20 ची 30 शी तुलना करू शकत नाहीहे शक्य नाही जर आपण 30 ते 20 खाली आणले किंवा आपण 20 ते 30 पर्यंत मोजमाप वाढवले तर मानक विरूद्ध वास्तविक आणणे शक्य नाही तर तुम्हाला वास्तविकतेसह मानक उंचावायचे आहे नंतर आपल्याला कचरा आणि दिलेल्या टक्केवारीसाठी भत्ता द्यावा लागेल नंतर साहित्य खर्चाच्या भिन्नतेची गणना करावी लागेल याचा अर्थ असा आहे की या प्रकरणात आपण काय मोजावे लागेल आपल्याला जे आवश्यक आहे ते म्हणजे सामग्रचा मानक खर्च सामग्रीचा वास्तविक खर्च तर आपल्याकडे हे सूत्र उपलब्ध आहे आता सामग्रीची मानक किंमत किती आहे आपल्याला सामग्रीची मानक किंमत शोधून काढावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला सामग्रीचा वास्तविक खर्च देखील शोधावा लागेल म्हणून सामग्रीचा वास्तविक खर्च शोधण्यात अडचण येऊ नयेकारण ते आपल्याला अगोदरच दिले गेले आहे प्रतिटन 30 दराने 10 टन आणि 68 टन्स किंमतीच्या दराने 20 टन तर ते आपल्याला दिले गेले आहे आणि एकूण प्रत्यक्ष खर्च काय आहे हे आपण सहजपणे काढू शकतो जर आपण एकूण वास्तविक खर्चाची गणना केलीतर आपण त्याला सहजपणे शोधू शकता परंतु आता आपण 30 टन इनपुटची मानक खर्च आणि प्रमाणित खर्च काय आहे याची गणना करूया जर मी तुम्हाला हा आकडा दिला तो म्हणजे १५३१ वजा साहित्याचा मूळ खर्च जर आपण सामग्रीच्या वास्तविक खर्चाची गणना केली तर ती 1660 पर्यंत येईल तर हे पुन्हा जास्त आहे हे साहित्य मूल्य भिन्नता 129 रुपये प्रतिकूल म्हणून बाहेर येईल आपण आश्चर्यचकित व्हाल की मी हे 1531 कसे मोजले तुम्हाला हे सहज समजू शकेल कि मानकांमध्ये दिलेली वास्तविक माहिती पाहताना मी मानक किंमत म्हणून 1531 कशी मोजली आहे तर आपण आता त्याचे गणित करू येथे आपल्याला काय करायचे आहे तर ते म्हणजे आपल्याला मानक सुधारणे आवश्यक आहे कारण प्रत्यक्ष इनपुट जर आपण थेट 10 किंवा 20 ते 30 पर्यंत गेले तर आपण अपेक्षा करू शकतो की वास्तविक उत्पादन किंवा उत्पन्न किती असावे ते 30 ते10 टक्के असावे ते 27 युनिट्सच असले पाहिजे परंतु ते 26 5 पर्यंत आले आहेत तर याचा अर्थ असा की आपण वास्तविक आउटपुटच्या प्रकाशात मानक वाढवा आणि वास्तविक आउटपुट 27 युनिट्स नाही तर वास्तविक आउटपुट हे 26 5 युनिट्स आहे आपण पाहूत की मानक हे सुधारित केले जाईल परंतु आउटपुटच्या 27 युनिट्सच्या तुलनेत तेथोडेसे कमी राहील पहिल्यांदा एकूण आवश्यकता व प्रमाण खर्च हे कसा मोजायचा हे समजून घ्या तर मी १५३१ हे कसे केले हे त्याचे प्रमाण खर्च आहेवास्तविक आउटपुटसाठी सामग्रीची प्रमाणित किंमत 1531 आहे 26 5 टन योग्य उत्पादन आहे ते किती होणार आहे मी म्हणत आहे की ते 1531 च्या सामान असणार आहे ते कसे आहे आपण हे असे काही केले आहे उदाहरणार्थ सद्य माहिती काय दिली जाते जर तुम्ही मानक आउटपुटचा मानक खर्च जर मोजला तर पहिल्यांदा आपल्याला मूळ आउटपुटसाठीची म्हणजेच २६ टनसाठीची साहित्य प्रमाण खर्च मोजू आता मला १५३१ ची गणना करावी लागेल हे मी कसे केले तर ते करण्यासाठी मी १०४० ला १८ ने भागले व कितीने गुणाकार केला मूळ उत्पन्न मूळ आउटपुट किती आहे जर तुम्ही याला सोडवलं तर उत्तर १५३१ येईल तर हे 1040 आहे मग आता आपण 1040 वर कसे पोहोचलो तर आपण शोधून काढू शकता की प्रमाणित किंमत मानक आउटपुटची मानक किंमत किती आहे रुपयाच्या दराने ८ टन आपल्याला दिल गेलं आहे ४० रुपये देणे ८ टन हे 320 रुपये आहे आणि दुसरे म्हणजे १२ टन किती दराने आहे B साहित्याच्या १२ टन दराने म्हणजे किती हि माहिती आपल्याला अगोदरच देण्यात अली आहे ही सामग्री 60 रुपये दराने आहे प्रमाणित आऊटपुटची मानक किंमत 40 च्या दराने 8 टन मोजत आहोत णून साहित्य A 40 च्या दराने 8 टन आहे जे 320 आहे आणि सामग्री B 12 टन 60 दराने आहे म्हणून हे 720 बरोबर कार्य करते तर हे एकूण किती हे 1040 आहे आणि किती टन हे 20 टन आहे जे1040 च्या बरोबरीचे आहे आता या प्रकरणात आपल्याला अपव्यय म्हणजे काय ते आधीच दिले गेले आहेकमी अपव्यय तर येथे कितीत अपव्यय दिले आहेत तर ते २ आहे आपण 10 टक्के ब्रॅकेटमध्ये ठेवू शकता शेवटी 1040 ची ही किंमत किती युनिट्ससाठी आहे आपण आउटपुटची अपेक्षा करू शकता शेवटी आपण मानक ओउटपूटच्या मानक खर्चावर काम कर्तोयत असे आपण आता म्हणू शकतो तर ते आउटपुट आता आपण काढू शकतो असे म्हणू शकतो तर 20 टन इनपुट दिल्यास उत्पादन 18 टन होईल जेव्हा १० टक्के अपव्यय आपण समायोजित करू तेव्हा ते पण 2 युनिट्ससाठी तर हे खर्च काम करेल म्हणजे किती १०४० मूळ आउटपुट म्हणजेच २६ ५ साठी मी त्याची त्याप्रमाणे मोजणी केली आपण याला खूप सहजपणे मोजू शकतो ते म्हणजे १०४० भागिले १८ व जे मूळ आहे त्याने गुणाकार ते म्हणजे प्रमाण मग मूळ किती आहे तर २६ ५ हे मूळ आहे म्हणून आपण ते प्रमाण मूळ ओउटपूटच्या मदतीने सुधारत आहोत आपण याला १०४० भागिले १८ गुणिले २६ ५ या पद्धतीने घेणार आहोत जे कि १५३१ एवढे असेल आणि या प्रकारे मी तो आकडा १५३१ असा घेतला आहे तर आता तुम्हाला काय करायचे आहे तर आपल्याला प्रथम अपव्यय समायोजित करावा लागेल या प्रकरणात दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे अपव्यययाचा प्रश्न १० टक्के दराने समायोजित करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मानक उंचावणे आवश्यक आहे कारण मानक २० युनिट पातळीचे आहे आणि वास्तविक पातळी 30 युनिट्सवर आहे तर आधी आपणास २० ते 30 पर्यंत उतरावे लागेल आणि नंतर आपणास अपव्ययांचे प्रश्न समायोजित करावे लागतील आपण 20 इनपुट युनिट्सचे अपेक्षित 18 युनिट्स आउटपुट असेल आणि जर आपण 30 इनपुट युनिट्स दिले त रअपेक्षित 27 युनिट्स आउटपु होते परंतु ते 26 5 असल्याने वास्तविक मानक सुधारणे आवश्यक होते त्यामध्ये कोणतीही भिन्नता नसावी आपल्याकडे मानक सामग्रीची मानक किंमत 1531 आहे आणि सामग्रीची वास्तविक किंमत 1660 आहे म्हणून भिन्नता आपण येथे गणना केली ती आहे 129 विपरीत किंवा प्रतिकूल फरक आहे कारण अपेक्षित प्रमाणित खर्च हा कमी होणे अपेक्षित आहे वास्तविक खर्च अधिक आहे म्हणून याचा अर्थ असा आहे की 129 ही नकारात्मक किंवा प्रतिकूल भिन्नता आहे आपण पुढच्या भिन्नतेची गणना करू आणि पुढील भिन्नता म्हणजे साहित्य किंमत भिन्नता आहे वस्तूंच्या किंमतींच्या भिन्नतेची गणना करू तर साहित्य किमतीतील भिन्नता काय आहे त्याचे सूत्र काय आहे हे आपल्याला शोधावे लागेल त्याचे सूत्र आपल्याला वापरात आणावे लागेल म्हणजे प्रति युनिटच्या वास्तविक किंमतीची वास्तविक मात्रा प्रतियुनिट वास्तविक किंमत म्हणून आम्ही ते A सामग्रीसाठी घेऊ हे किती आहे वास्तविक प्रमाण किती आहे सामग्रीसाठी अप्रमाणित किंमत 10 युनिट्स किंवा 10 टन आहे मानक किंमती वास्तविक किंमत प्रति युनिटची मानक किंमत दर युनिट वास्तविक किंमत हे खूप सोपे आहे कोणतीही समायोजन करण्याची आवश्यकता नाही कारण आपण वास्तविक किंमत प्रमाणात घेत आहोत म्हणून वास्तविक मात्राही वास्तविक प्रमाण आहे काहीही समायोजित करण्याची आवश्यकता नाही किंमती देखील बदलणार नाहीत जर आपण हे केले तर ते 10 टन असेल ज्याला आपण मटेरियल A म्हणू शकता तर आता मानक किंमत काय आहे आपण प्रमाणित किंमत घेतल्यास हे किती कार्य करते मानक किंमत 40 रुपये आहे वास्तविक किंमत 30 रुपये आहे याचा अर्थ आता फरक काय आहे जर आपल्याला सामग्री A साठी त्याचे हे400 300 आहे हे 100 अनुकूल F आहे या ठिकाणी आपण मटेरियल B साठी गणना करूया त्यामध्ये 30 पैकी 20 टन हे वास्तविक प्रमाण आहेत प्रमाणभुत किंमत किती असेल आता आपण गणना करूया 60 68 असे केल्यानंतर आपल्या लक्षात येईल 68 याची आपण गणना करूया आणि प्रश्न सोडवू याठिकाणी 160 हे प्रतिकूल आहे ही सगळी सामग्री किमतीची भिन्न रूपे आहेत A सामग्रीसाठी 100 आणि सामग्री B साठी 160 आणि शेवटी आपण सामग्री किमतीची भिन्न रूपे शोधून काढू रुपये 100 व रुपये 160 शंभर ही अनुकूल आहे आणि रुपये 160 ही प्रतिकूल आहे शेवटी सामग्री किमतीची भिन्न रूपे आपल्याला लक्षात येतील एक प्रतिकूल आहे आणि दुसरं अनुकूल आहे मी या ठिकाणी आणि अनुकूल भिन्नतेचे रूप म्हणून घेतो F घेतो आणि प्रतिकूल भिन्नतेचे रूप म्हणून U घेतो आपण B साठी किंमत भिन्नता शोधली आहे G 160 आहे जर आपण A B घेत असाल तर आपल्याला सापडेल सामान्यत A B घ्यावे एक अनुकूल आहे दुसरे म्हणजे नकारात्मक किंवा प्रतिकूल भिन्नता सहित्य किंमतींचे रूपांतर हे प्रतिकूल आहे कारण प्रतिकूल अनुकूलपेक्षा अधिक आहेम्हणून निव्वळ परिणाम 60 प्रतिकूल आहे ज्याला आपण साहित्य किंमत भिन्नता म्हणून संबोधतो आणि आपण मोजत असलेली दुसरी किंमत भिन्नता आहे आता आपण पुढे जाऊया यामध्ये तिसरी भिन्नता ज्याला सामग्री वापर भिन्नता असे म्हटले जाते ज्याला MUV म्हणजे सामग्री वापर भिन्नता असे म्हणतात याची गणना कशी केली जाते कारण काही परिस्थितीमध्ये सामग्री वापर भिन्नतातिची सूत्रकसे आहे आणि तसेच प्रतियुनिटमध्ये प्रमाणभूत किंमत किती आहे तसेच वास्तविक किंमत किती आहे हे ही आपण शोधले पाहिजे आता आपल्याकडे प्रमाणभूत किंमत प्रति युनिट उपलब्ध नाही अशा समस्येमध्ये हे दोन्ही A आणि B हे इनपुट आपल्याकडे आहे प्रति युनिटची मानक किंमत आहे A आणि B दोन्ही इनपुटच्या बाबतीत अडचण नाही परंतु प्रमाणभूत आणि वास्तविक प्रमाणात फरक आहे तर पुन्हा आपणास मानक सुधारणे आवश्यक आहे कारण आपल्याला 20 युनिटसाठी दिले जाणारे प्रमाण 30 युनिट्ससाठी दिले जाते जर अपव्यय होण्याचा कोणताही मुद्दा नसेल तर आपण सहजतेने २० च्याबरोबर 30 च्या वर सहजतेने मागे टाकू शकता परंतु येथे अपव्ययांचे मुद्दे आहेत कारण शेवटी 30 चे आउटपुट २७ नाही ते 26 5 आहे म्हणून त्या समस्येचा सामना करण्यासाठी आपल्याला प्रमाण वाढवावे लागेल किंवा सुधारित करावे लागेल परंतु हे सर्व एकट्याने नाही आउटपुट बाबतीमध्ये आपल्याला शोधावे लागेल A आणि B या दोन्ही सामग्रीसाठी आपल्याला प्रथम मानक सुधारणे आवश्यक आहे आणि वास्तविक आपल्याला आधीच दिले गेले आहे आणि नंतर आपल्याला या भिन्नतेची गणना करावी लागेल तर या प्रकरणात आपण हे कसे मोजाल म्हणजे सामग्री A प्रति युनिटची मानक किंमत कितीआहे येथे आपल्याला प्रति युनिटची मानक किंमत किती आहे प्रमाणभूत मानक किंमत A साठी ४० आहे व B साठी ६० आहे हे प्रमाणात 40 होणार आहे प्रमाण किती प्रमाणात आहे याची किती किंमत आहे ते 8 बाय 18 5 पर्यंत आहे जर आपण ही रक्कम घेतली तर हे 8 विभाजित 18 आणि 26 5 म्हणून कार्य करेल तर हे किती बनेल आपल्या लक्षात येईल की ते किती कार्य करते म्हणजे वास्तविक 10 टन आहे कारण 30 A चे प्रमाणित प्रमाण 10 टन आहे तर याचा अर्थ 8 ते 18 ते 26 5 पर्यंत म्हणजे 10 टन म्हणून जर आपण शेवटी या भिन्नतेची गणना केली तर हे किती आहे हे समोर येईल जर तुम्ही हे समीकरण सोडविले तर ते 71 रुपये प्रतिकूल होईल जे कि मटेरियल A साठी आहे आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला मटेरियल बी साठी गणना करावी लागेल तर सामग्री B साठी मानक प्रमाणित दर काय असेल प्रमाणित दर किती आहे आपल्याला इथे दिलेला मानक दर आहे ६० रुपये ज्यामध्ये आपणास दुसरा घटक १२ इतका घ्यावा लागेल म्हणजे एकूण १८ येईल कारण आपले वास्तविक उत्पादन २६ ५ इतके आहे परंतु मानक १८ होते जे कि १२ १८ होते जे कि १२२० नव्हते म्हणजे ते १२१८ च असायला हवे कारण ते मानकाच्या वास्तविक उत्पादनावर प्रकाश टाकायचे काम करते तर ते २६ ५ आणि वजा किती होईल १२१८ गुणिले २६ ५ टन वजा होईल खरे म्हणजे आपण येथे परिमाण पाहू मग वास्तविक प्रमाण 20 टन आहे तर ही वास्तविक मात्रा आहे आणि शेवटी जर आपण या भिन्नतेची गणना केली तर ही भिन्नता मटेरियल B म्हणून कार्य करते जर आपण हे सोडविले तर ते 140 म्हणून कार्य करेल आणि अखेरीस ते U होईल जे प्रतिकूल आहे तर आता सामग्री वापरातील भिन्नता काय आहे हे आपण सहजपणे शोधू शकता हे ७१ येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती ७१ १४० येईल तुमच्या माहिती साठी येथे मी एक दुरुस्थी करू इचछीतो कि हे वारिअन्स आहे आणि आपण याची गणना केली तर ते अनुकूल म्हणून समोर येईल हे अनुकूल भिन्नता आहे जर तुम्ही त्या भिन्नतेचा विचार केलात तर ती अनुकूल असेल आणि त्यानंतरचे म्हणजे १४० रुपये प्रतिकूल आहेत म्हणून शेवटी आपल्याकडे असणार आहे सामग्री वापर भिन्नता म्हणजे A B म्हणजे मटेरियल A वापर भिन्नता १ आहे अर्थात एक सामग्री वापर भिन्नता ७१ आहे आणि सामग्री B साठी भिन्नता १४० प्रतिकूल आहे तर शेवटी MUV इतकाच आहे की म्हणजे फक्त 69 रुपये जो कि प्रतिकूल आहे म्हणून आतापर्यंत आपण मोजू शकणारी ही 3 रूपे आहेत सामग्री खर्च भिन्नता म्हणून सामग्री मिश्रण भिन्नता प्रकारात आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाही आपल्याला दिलेला मानक सूत्र फक्त आपल्याला वापरावा लागेल मी तुम्हाला 3 सूत्रे दिली आहेत ते आपल्याला वापरावे लागेल या प्रकरणात या परिस्थितीत जे काही वापरण्या योग्य आहे ते प्रथम शोधणे आवश्यक आहे आणि जर आपण त्या प्रकरणात दिलेली माहिती पाहिली तर या प्रकरणात दिलेली माहिती अशी आहे की प्रमाणित मिश्रणाचे एकूण वजन वास्तविक मिश्रणाचे एकूण वजन आणि प्रमाणित मिश्रणाचे एकूण वजन किती असते तर इथे सूत्र काय आहे येथे सूत्र आहे कारण दोन वजन भिन्न आहेत प्रमाणित वजन वेगळे आहे वास्तविक वजन वेगळे आहे प्रमाणित वजन 20 टन आणि वास्तविक वजन 30 टन असते म्हणून जेव्हा 2 वजन भिन्न असतात तेव्हा याचा अर्थ तिसरे सूत्र वापरले जाईल हे अगदी स्पष्ट आहे तिसरा प्रकार वापरला जाईल आणि तिसरा प्रकार कोणता आहे तिसरे सूत्र म्हणजे प्रमाणित मिश्रणाचे एकूण वजन प्रमाणित मिश्रणाच्याप्रमाणित किंमतीत विभाजित वास्तविक मिश्रणाचे एकूण वजन वास्तविक मिक्सची मानक किंमत बरोबर आहे कारण दोन वजन भिन्न असतात मिश्रणाचे वजन वेगळे आहे A च्या बाबतीत ते २० टन आहे आणि B च्या बाबतीत आपण त्यास A म्हणू शकत नाही परंतु मानक 20 टन आहे आणि वास्तविक 30 टन आहे तर याचा अर्थ असा आहे की दोन वजन भिन्न आहेत मग कचर्याचे प्रश्न समायोजित करून आणि वजन पाहल्या नंतर दोन वजन शेवटी आपण सूत्र क्रमांक 3 लागू करणार आहोत आणि सूत्र क्रमांक 3 मध्ये आपल्याला नुकताच मी सांगितलेला फॉर्म्युला माहित आहे आणि आपण आधीच पाहिले आहे आणि या सूत्राबद्दल आपण शिकलो हि आहोत तर या प्रकरणात तिसरा मुद्दा लागू आहे आणि आता आपण या सामग्री मिश्रित भिन्नतेची गणना करू तर वास्तविक मिश्रणाचे एकूण वजन किती आहे वास्तविक मिश्रणाचे एकूण वजन 30 आहे 30 टन प्रमाणित मिश्रणाचे एकूण वजन किती टन आहे येथे कचर्याचे कोणतेही समायोजन आवश्यक नाही आणि आपणास मानक मिश्रणाची मानक किंमत मोजावी लागेल तर प्रमाणित मिश्रणाची किंमत किती आहे प्रमाणित मिश्रणाचा प्रमाणित खर्च किती आहे तो ८ गुणिले ४० आणि जी माहिती मिळालेली आहे त्या नुसार या प्रकरणात जर आपण या प्रकरणात दिलेली माहिती पाहिली तर आपल्याला ती येथे २० मध्ये शोधावी लागेल 30 आणि 8 टन प्रमाणित मिश्रित किंमतीच्या किंमतीत मग ते किती होणार आहे 8 येथे दिलेली माहिती म्हणजे या भागासाठी 20 अधिक सेकंद म्हणजे 12 टन आणि 60 च्या दराने किती 12 टन दराने तर याचा अर्थ असा होईल वास्तविक मिश्रणाची किंमत सूत्राचा दुसरा भाग वास्तविक मिश्रणाची मानक किंमत आहे तर वास्तविक मिश्रणाची किंमत 10 ते 10 पर्यंत असेल 10 प्रमाण आणि किंमत 40 आहे आणि दुसरा भाग म्हणजे 20 टन म्हणजे 60 ने गुणाकार तर हे असे काहीतरी असणार आहे जे वास्तविक मिश्रणाची मानक किंमत आहे तर याचा अर्थ असा आहे की एकूण मिश्रणाचे एकूण वजन प्रमाणित मिश्रित किंमतीच्या मानक किंमतीमध्ये आणि वास्तविक मिश्रणाची प्रमाणित किंमतीत विभागले जाते म्हणून आपण या प्रकारे गणना करू आणि आपण हे पाहिले तर हे होईल जसे की आम्ही आधीच A चे प्रमाण दिले आहे 8 किंमत 40 आहे B चे प्रमाण 12 आहे किंमत 60 आहे आणि वास्तविक बाबतीत वजन किंवा ए चे प्रमाण 10 आहे आणि B चे प्रमाण 20 आहे शेवटी भाव देखील दिले जातात प्रमाणित किंमत समान राहील मग या प्रकरणात येथे काय होत आहे हे प्रमाण आणि ही प्रमाण भिन्न आहे ही मात्रा आणि हे प्रमाण भिन्न आहे परंतु किंमती समान होणार आहेत कारण वास्तविक उत्पादन किंमतीची ही किंमत योग्य आहे आपण हे समीकरण सोडवल्यास आपण आतापर्यंत जे काही सोडवले आहे ते सोडवल्यास जर आपण त्याचे निराकरण केले तर हे कार्य रुपये म्हणून येईल हे एकूण काहीतरी असेल आणि हे वजा होईल आणि हे किती कार्य करेल ही माहिती १५६० वजा म्हणजे १६०० वजा होईल म्हणून ही माहिती पुढे येईल तर हे किती येईल हे 40 रुपये होणार आहे आणि ते अनुकूल किंवा प्रतिकूल असेल हे प्रतिकूल होईल हे 40 आहे आणि प्रतिकूल होईल म्हणूनच याचा अर्थ असा आहे की मटेरियल मिक्स प्रकार म्हणजे काय हे ४० आहे आणि हे मटेरियल मिक्स प्रकार आहे जे प्रतिकूल आहे आणि आता आपल्याला हे शोधणे आवश्यक आहे की या भिन्नता मटेरियल मिक्स प्रकारांमध्ये प्रतिकूलता योग्य का आहे तर आपण ३ व्हेरिएन्स रूपे ऐवजी ४ मटेरियल व्हेरिएन्स व्हेरिएन्स रूपे वापरली आहेत ती म्हणजे मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स मटेरियल प्राइस व्हेरिएन्स मटेरियल यूज व्हेरिएन्स आणि मटेरियल मिक्स व्हेरिएन्स ज्याला आपण गणू शकतो आता आपणास मोजावी लागणारी पाचवी भिन्नता म्हणजे साहित्य उत्पन्न भिन्नता तर पुन्हा समायोजित करण्याची आवश्यकता आहे कारण मी तुम्हाला साहित्य उत्पन्न भिन्नतेची गणना करण्याची २ सूत्रे दिली आहेत आणि त्या प्रकरणात ते सूत्र काय होते सामान्य परिस्थितीच्या बाबतीत वास्तविक उत्पन्नाचा मानक दर होता मानक उत्पन्न परंतु येथे मानक सुधारित करावे लागतील कारण वास्तविक उत्पन्न प्रमाणानुसार होत नाही ते भिन्न आहे ते २७ असणे अपेक्षित आहे परंतु ते २६ ५ वर आले आहे जेणेकरून ते तसे नाही आपल्याला मानकात सुधारणा करावी लागेल आणि नंतर मटेरियल उत्पन्नाच्या भिन्नतेचे सूत्र लागू करावे लागेल मग आपल्याला गणना करावी लागेल मानक दर म्हणजे वास्तविक आउटपुटजे दिलेल्या इनपुट मधून २६ ५ टन वजा मानक आउटपुट आहे दिलेल्या इनपुट मधून मानक उत्पन्न आपणाला याची गणना करणे आवश्यक आहे आपण मानक सुधारित आहोत आणि नंतर भिन्नतेची गणना करतो तोच फरक मी पुढच्या वर्गात करेन मग चौथ्या समस्येचे निराकरण करू खूप खूप धन्यवाद